ब्लॅक बॉडी रेडिएशन I रिलेव्हन्ट डेफिनेशन्स अँड ब्लॅक बॉडी एज ए कॅव्हिटी क्वांटम थिओरी किंवा क्वांटम थिओरीचा परिचय या विषयावरील हे पहिले व्याख्यान आहे आणि असा कोणताही कोर्स पारंपारिकपणे इन्ट्रोडक्शन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशनपासून सुरू होतो तर आपण ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या परिचयाने हे लेक्चर सुरू करणार आहोत म्हणून मी ज्या संकल्पनांबद्दल बोलणार आहे ते म्हणजे ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्टरल डेन्सिटी फॉर रेडिएशन व्याख्या नंतर ब्लॅक बॉडी जसे कॅव्हिटी नंतर एखाद्या कॅव्हिटीच्या आत उर्जा घनता जी ब्लॅक बॉडी वर एनर्जी डेन्सीटीच्या च्या समतुल्य असेल आणि शेवटी कॅव्हिटीच्या आत रेडिएशन प्रेशर या कल्पना आहेत ज्या नंतर क्वांटम संकल्पना विकसित करण्यासाठी वापरल्या जातील ब्लॅक बॉडी रेडिएशन जसे नेमकेपणाने घनता असे स्पष्टीकरण देत क्वांटम गृहीतकांचा परिचय तर प्रश्न आहे ब्लॅक बॉडी म्हणजे काय हे रेडिएशन ऍबसॉरपशनच्या दृष्टीने स्पष्ट केले आहे जे असे सांगते की एक ब्लॅक बॉडी सर्व किरणांना शोषून घेते आणि आपला अर्थ असा आहे की त्यावर पडणारी कोणतीही वेव्हलेंग्थ असा कोणताही परिपूर्ण पदार्थ नाही जो ब्लॅक बॉडी बनवतो जरी आपण पाहिलेला सूट सर्व रेडिएशन शोषत नाही 99 टक्के असू शकतो परंतु तो त्याच्यावर पडणार्या सर्व रेडिएशनला शोषत नाही किंवा सर्व वेव्हलेंग्थसाठी अशा प्रकारे आपण ऍबसॉरपशन कोएफिशिएंट असे काहीतरी परिभाषित करणार आहोत जे a आहे सिम्बॉल a आहे जे बॉडी ने शोषलेल्या रेडिएशनच्या भागिले त्यावर पडलेले रेडिएशन असे आहे ते ऍबसॉरपशन कोएफिशिएंट आहे त्याच बरोबर मी इमिसीव्ह पॉवर नावाची काहीतरी व्याख्या करणार आहे आणि आपण कल्पना करू शकता की हे बॉडीतून रेडिएशनच्या उत्सर्जनाशी संबंधित आहे तर इमिसीव्ह पॉवर म्हणजे काय समजा मला एक बॉडी दिली आहे मी इमिसिव्ह पॉवर परिभाषित करीत आहे आणि पृष्ठभागावरून मी पृष्ठभागावर लंबवत बाहेर येत असलेल्या रेडिएशन पाहतो तर ही लंब दिशेने आहे एक घन कोन निवडा नंतर मी एमिसिव्ह पॉवर ज्याला मी e असे निर्देशित करत आहे त्याची व्याख्या प्रति इकाई वेळेत या लहान घन कोनातुन बाहेर येणारी उर्जा अशी केली जाईल समजा ऊर्जा हे टाइम t वेळेत आली आणि समजा की हे क्षेत्र छोटे क्षेत्र A आहे नंतर प्रति युनिट क्षेत्र तर इमिसिव्ह पॉवर म्हणजे प्रति युनिट क्षेत्रासाठी सामान्य उत्सर्जित शक्ती प्रति युनिट घन कोन तर आम्ही 2 परिमाणांची व्याख्या केली आहे ऍबसॉरपशन कोएफिशिएंट आणि एमिसिव्ह पॉवर ह्याला मी a असे म्हणणार आहे ह्याला e असे म्हणणार आहे याला काहीतरी म्हणतात आता मी ब्लॅक बॉडीसाठी a बरोबर आहे 1 च्या असे लिहिले पाहिजे आणि मला या ब्लॅक बॉडीसाठी E हे म्हणू द्या आणि मग तेथे किरचॉफचा नियम असे काहीतरी आहे किरचॉफचा नियम जो असे सांगतो की कोणत्याही बॉडी साठी इमिसिव्ह पॉवर भागिले अबसॉरपशन पॉवर हे E एवढे असते मी हे सिद्ध करीत नाही यावर फारच सहज तर्क केला जाऊ शकतो परंतु हे आहे जे असे आहे तर किरचॉफचा नियम कायदा म्हणतो की कोणत्याही बॉडीची इमिसिव्ह पॉवर भागिले a हे E समान आहे म्हणूनच एखाद्या बॉडीचे ऍबसॉरपशन कोएफिशिएंट जितके मोठे असेल तितकीच ज्यास्त त्याची इमिसिव्ह पॉवर असेल तर जे अधिक शोषून घेते त्याचा कल जास्त प्रमाणात उत्सर्जन करण्याकडे राहील उदाहरणार्थ समजा मी काचेचा हिरवा तुकडा घेतला तो हिरवा आहे कारण तो लाल आणि इतर रंग शोषून घेतो आणि हिरवा रंग परावर्तित करतो जर मी ते गरम केले आणि अंधारात ठेवले तर मला त्यातून लाल रंग येताना दिसेल कारण तो लाल रंग खूप ज्यास्त शोषून घेतो म्हणूनच लाल रंगासाठी इमॅसिव्ह पॉवर जास्त असेल किंवा समजा आपण लाकडाचा आणि लोखंडाचा तुकडा बाहेर उन्हात ठेवला तर लोखंडाचा तुकडा जास्त तापला कारण तो जास्त शोषून घेतो लाकडाचा तुकडा गरम होत नाही कारण शोषण शक्ती कमी आहे त्यांची इमॅसिव्ह पॉवर देखील त्या a च्या प्रमाणात असेल तर लोखंड हे जेव्हा विशिष्ट तापमानाला तापवले तर ते लाकडाच्या तुकड्यापेक्षा खूप जास्त किरणे उत्सर्जित करेल तर तो हा किरचॉफचा नियम आहे आता पुढील प्रश्न आहे जर कोणताही पदार्थ परफेक्ट ऍबसॉरबिंग नाही आपण ब्लॅक बॉडी कशी तयार करू तसे परफेक्ट ऍबसॉरबिंग पदार्थांवर बोलत असताना यावर संशोधन चालू आहे कारण सौर पॅनल्ससाठी एक परिपूर्ण शोषक सामग्री खूपच छान होईल कारण ती त्यावरील सर्व किरणांना शोषून घेईल तर ते कसे करायचे ते कसे आम्ही एक ब्लॉक बॉडी बनवू तर युक्ती ही आहे की आपण कॅव्हिटी तयार करा त्यामध्ये एक लहान छिद्र करा आणि कॅव्हिटीच्या मागील बाजूस रेडिएशन येथून जाऊ द्या आपण भिंत झिगझॅग बनवली तर त्यात येणारे रेडिएशन अहेतुक दिशेने जाते आणि तुम्ही थोडासा काळा स्पॉटही ठेवा तर जेव्हा जेव्हा रेडिएशन येते तेव्हा ते शोषून घेतले जाते आणि मी येथे एक ब्लॅक स्पॉट ठेवतो आता हे बर्याच वेळा परावर्तित होत असल्याने प्रत्येक वेळी जरी मी त्यास आतून काळे करतो ते शोषून घेतले जाते तथापि ते छिद्रातून बाहेर येत नाही तर जे काही रेडिएशन जात आहे ते शोषून घेतले जाते आणि म्हणूनच या कॅव्हिटीचे एक कॅव्हिटी जशी दर्शविलीआहे ती अगदी ब्लॅक बॉडीच्या सारखीच आहे जे काही त्याच्या आत रेडिएशन आहे ते ब्लॅक बॉडी रेडिएशन आहे आता आपण विचारू शकता ब्लॅक बॉडी रेडिएशनमध्ये आम्हाला रस का आहे मी पुन्हा किरचॉफच्या नियमाकडे परत जाईल ज्यात ea हे कॅपिटल E च्या एवढे आहे म्हणूनच उजवीकडे E ही युनिव्हर्सल राशी आहे म्हणून जर आपण त्याचा अभ्यास केला तर आम्ही सार्वत्रिक मार्गाने त्याबद्दल विधान करू शकतो म्हणूनच एक कॅव्हिटी म्हणजे जशी मी दाखवली आहे जी कि एक गोष्ट आहे जवळजवळ ब्लॅक बॉडी आहे किंवा साधारणपणे एक ब्लॅक बॉडी आहे आता रेडिएशनचे गुणधर्म म्हणून आपण अशा प्रकारे एक ब्लॅक बॉडी बनविली आहे येथे एक लहान छिद्र आणि झिगझॅग भिंती ज्या कदाचित आतील बाजूने काळ्या पेंट केल्या आहे तर हे एक परिपूर्ण ब्लॅक बॉडी आहे आणि आपण भिंती सुद्धा खूप जाड करू शकतो ज्यामुळे रेडिएशन बाहेर जाणार नाही तर ही एक भिंत आहे सर्व रेडिएशन जे मी निळ्या द्वारे दर्शवेल ते म्हणजे ब्लॅक बॉडी रेडिएशन आता या रेडिएशनचे गुणधर्म हे क्रमांक एक म्हणजे रेडिएशनचे स्वरूप बॉडीच्या भौमितीय आकारावर अवलंबून नाही तर माझ्याकडे अश्या या आकाराची कॅव्हिटी असू शकते जिला इथे एक लहान छिद्र आहे आणि तर ती एक ब्लॅक बॉडी असेल तर ते ब्लॅक बॉडी शी संबधित आतील रेडिएशन हे अवलंबून नसते आणि त्याचे नैसर्गिक स्वरूप हे आकारावर अवलंबून नसते क्रमांक 2 ब्लॅक बॉडीच्या कॅव्हिटीतील रेडिएशन आईसोट्रोपिक आहे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की सामर्थ्य हे स्वभावतः आहे म्हणजेच कोणत्या दिशेने रेडिएशन येत आहे यावर तीव्रता अवलंबून नाही तर मी गोलाकार बॉडी घेऊ शकतो त्याचे परिणाम काय आहे ते पाहूया सैद्धांतिक विश्लेषण करताना आकाराचा खरोखर काही फरक पडत नाही आणि कारण 2 मुळे जर आपण रेडिएट करत असलेल्या कॅव्हिटीमध्ये पाहिले तर आपल्याला कोणत्याही दिशेने काही फरक दिसणार नाही याचा अर्थ असा की मी या कॅव्हिटीच्या आत पाहतो मी येथे पाहतो आहे मी येथे पाहतो आहे मी येथे पाहतो आहे मला काही फरक दिसणार नाही कारण कोणत्याही बाजूने तफावत असणार नाही ठीक आहे याचे एक चांगले उदाहरण आहे मी आत्ता जे काही बोललो ते उदाहरण आहे जेव्हा आपल्याकडे भट्टीत जळणारे निखारे असतात आणि कधीकधी हे निखारे कॅव्हिटी तयार करतात आणि उदाहरणार्थ येथे एक कॅव्हिटी असू शकते आणि येथे रेडिएशन येथे बाहेर येऊ शकते या जळणाऱ्या कोळश्यामधून सुद्धा रेडिएशन बाहेर पडेल तुम्हाला काय लक्षात येईल ते आहे कि कॅव्हिटीतून बाहेर पडणारे रेडिएशन सर्वात मोठे आहे का कारण कॅव्हिटी चे इमिसिव्ह पॉवर जास्त क्षमता कमी आहे नंबर 1 ते ब्लॅक बॉडी च्या जवळ आहे नंबर 2 तुम्ही कॅव्हिटीच्या आत कडा वगैरे बनवू शकत नाही कारण रेडिएशन आईसोट्रोपिक आहे आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते थोडक्यात सांगूया जर आपल्याला ब्लॅक बॉडीतील रेडिएशनचा अभ्यास करण्याची इच्छा असेल आणि जसे मी आधी सांगितले आहे ब्लॅक बॉडी रेडिएशन मला अभ्यास करायचा आहे कारण त्यात युनिव्हर्सल गुणधर्म आहेत ते इमिसिव्ह पॉवर आणि अबसॉरपशन कोइफिशिएंट याचे गुणोत्तर प्रमाण आहे हा त्याकडे युनिव्हर्सल गुणधर्म आहे म्हणून जर आपल्याला ब्लॅक बॉडी रेडिएशनचा अभ्यास करायचा असेल तर आपण कॅव्हिटीतून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनच्या सहाय्याने त्याचा अभ्यास करू शकतो जे बंद आहे परंतु त्यास लहान छिद्र आहे त्यात एक लहान छिद्र आहे विश्लेषणासाठी आपण ही कॅव्हिटी गोलाकार बनवू शकतो साहा यांच्या हीट अँड थर्मोडायनामिक्स या पुस्तकात या सर्व गोष्टींचे खूप छान वर्णन केले आहे हे आपले स्वतःचे मेघनाथ साहा आणि श्रीवास्तव आहे म्हणून मी या पुस्तकातून बरेच साहित्य घेतले आहे आणि हे खरोखर खूप चांगले पुस्तक आहे जर तुम्हाला ऐतिहासिक विकास आणि त्यासारख्या गोष्टी वाचायच्या असतील तर हे या पुस्तकात खूप छान दिले आहे